या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि या मॉड्यूलमध्ये आपण फोटोरेसिस्ट म्हणजे नेमके काय हे समजू शेवटच्या मॉड्यूलमध्ये आपण वेफर कसे वापरू शकतो ते पाहिले आणि फोटोलिथोग्राफी करण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत प्रथम वेफर घेऊन स्वच्छ केले जाते वेफर साफ केल्यानंतर आपल्याला फोटोरेसिस्टचा इच्छित नमुना प्राप्त करण्यासाठी अनेक चरणे पार पाडावी लागतील त्या पायऱ्या काय आहेत चला आठवूया पहिली पायरी म्हणजे वेफर साफ करणे वेफर साफ केल्यानंतर तुम्हाला वेफर डिहायड्रेट करावे लागेल म्हणजे तुम्हाला वेफर प्रीबेक करावे लागेल आणि नंतर HMDS सह प्राइमर कोटिंग करावे लागेल पुढील पायरी म्हणजे तुम्हाला फोटोरेसिस्टचा कोट फिरवावा लागेल फोटोरेसिस्टला स्पिन कोटिंग केल्यानंतर तुम्हाला तेच सॉफ्ट बेक करावे लागेल सॉफ्ट बेक ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये नव्वद अंश तापमान आणि हॉट प्लेटवर एक मिनिटाचा वेळ असतो पुढील पायरी म्हणजे अलाइनमेट आणि एक्सपोजर करण्यासाठी मास्क घेणे आता तुम्हाला वेफर डेव्हलप करावे लागेल फोटोरेसिस्ट मिळविण्यासाठी फोटोरेसिस्ट डेव्हलपरसह वेफर डेव्हलप करा पुढील पायरी म्हणजे हार्ड बेक करणे हार्ड बेक 120 अंशांवर आणि 1 मिनिटासाठी केले जाते शेवटी आपल्याला वेफरची तपासणी करावी लागेल आणि वेफरवरील फोटोरेसिस्टच्या नमुनाची तपासणी करावी लागेल आम्ही तिथपर्यंत कव्हर केले आहे या वर्गात आपण फोटोरेसिस्ट म्हणजे काय ते पाहू स्क्रीनवर बारकाईने पाहिल्यावर तुम्हाला ते वापरण्याचे मूलभूत तत्त्व समजू शकते फोटोरेसिस्ट एक पॉलिमर आहे आणि एक सॉलिड ऑर्गेनिक मटेरियल आहे याचा फायदा असा आहे की याचा वापर डिझाईन नमुना वेफर पृष्ठभागावर हस्तांतरित करण्यासाठी केला जाऊ शकतो तुमच्या चांगल्या आकलनासाठी हे उदाहरणासह स्पष्ट केले आहे शेवटी ते UV प्रकाशाच्या संपर्कात असलेल्या फोटोकेमिकल रिएक्शन मुळे फोटो सोल्युबीलिटी बदलते याचा अर्थ जर आपल्याकडे Z असा नमुना असेल आणि मी त्यावर पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरत असेल तर वेफरवर जे क्षेत्र एक्सपोज होत नाही ते फोटोरेसिस्टच्या बाबतीत संरक्षित केले जाईल जर मी पुन्हा Z पॅटर्न वापरला आणि यावेळी जर मी त्यावर निगेटिव्ह फोटोरेसिस्ट वापरला तर माझ्याकडे Z वगळता इतर प्रत्येक क्षेत्र एक्सपोज होईल स्क्रीनवरील रेखाचित्र हे अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करेल या क्षेत्राशिवाय जे क्षेत्र एक्सपोज झाले आहे ते सर्व मजबूत असेल आणि जे क्षेत्र एक्सपोज नाही ते कमकुवत असेल आपण येथे पाहू शकता की आपल्याला जे मिळत आहे ते पॉझिटिव्ह फोटोरेसिस्टच्या अगदी विरुद्ध आहे तर या प्रकरणात फोटोरेसिस्ट एक्सपोज आलेले क्षेत्र एच केले गेले याचा अर्थ असा की जर माझ्याकडे हा मास्क असेल आणि माझ्याकडे एक चौकोनी वेफर असेल जो फोटोरेसिस्टने कोटिंग असेल आता जर मी पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आणि ब्राइट फील्ड मास्क वापरला तर प्राप्त होणारा परिणाम मास्क वरील नमुना असेल स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मी माझ्या ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफरला पॉझिटिव्ह फोटोरेसिस्टसह कोटिंग केले आहे जर मी सब्सट्रेटवर पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरला आणि माझ्याकडे Z सारखा दिसणारा मास्क असेल तर मी तोच पॅटर्न कायम ठेवेन जर मी निगेटिव्ह फोटोरेसिस्ट असलेला मास्क वापरला तर मास्कच्या उलट आम्हाला तो मिळेल याचा अर्थ येथे जर दुसर्या शब्दात जे क्षेत्र एक्सपोज होत नाही ते Z वरील क्षेत्र एक्सपोज होत नाही तर ते एक्सपोज क्षेत्र अधिक मजबूत होते या प्रकरणात निगेटिव्ह फोटोरेसिस्ट जे क्षेत्र हे Z च्या अंतर्गत एक्सपोज नाही ते क्षेत्र कमकुवत होते जे एक्सपोज झाले नाही अशा क्षेत्रातून फोटोरेसिस्ट काढून टाकले गेले आहे हे आपण पाहू शकता येथे तुम्ही पाहू शकता की ज्या क्षेत्रामध्ये एक्सपोज झाले नाही ते फोटोरेसिस्ट अधिक मजबूत होते आणि निगेटिव्ह फोटोरेसिस्ट च्या बाबतीत एक्सपोज न केलेले क्षेत्र कमकुवत होते तर हे तुमच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोटोरेसिस्ट चे उदाहरण आहे आपल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोटोरेसिस्ट चे हे उदाहरण आता हे असे घडते कारण ते अतिनील प्रकाशाच्या एक्सपोज अंतर्गत फोटोकेमिकल अभिक्रियामुळे फोटो सोल्युबीलिटी बदलते कारण हे फोटो सेन्सिटिव्ह आहे म्हणूनच याला फोटोरेसिस्ट म्हणतात येथे मी तुम्हाला एक उदाहरण दाखवले आहे की तुम्ही फोटोरेसिस्ट कसे वापरू शकता आणि जर माझ्याकडे ब्राइट फील्ड मास्कअसेल तर काय होईल आता पुढच्या पायरीवर जाऊया तर आपण फोटोरेसिस्टरला कसे कोट करू शकतो मी स्क्रीन साफ करत आहे जेणेकरून तुम्ही चांगले पाहू शकता फोटोरेसिस्टमध्ये उच्च एच रेझस्टन्स आणि चांगली जोड असणे आवश्यक आहे जे फोटोरेसिस्टचे मुख्य दोन गुणधर्म आहेत तर व्हॅक्यूम चक वर वेफर धरले जाते जे व्हॅक्यूम पंप शी थेट जोडलेले असते वेफर व्हॅक्यूम चक वर धरले जाते आणि हे व्हॅक्यूम व्हॅक्यूम पंप ला या दोघांना जोडून तयार केले जाते तर मग आपल्याला ड्रॉपर वापरून फोटोरेसिस्ट डिस्पेस करावे लागेल ड्रॉपर हे एका फॅनल सारखे असते आणि तुम्ही फोटोरेसिस्ट घेऊ शकता आणि तुम्ही फोटोरेसिस्ट या वेफरवर टाकू शकता सुरुवातीला सुमारे 3 ते 5 मिली व्हॉल्यूम घ्यावे लागते एकसमान कोटिंग ठेवण्यासाठी आम्ही rpm वर 500 च्या स्लो स्पिनने सुरुवात करू जिथे rpm प्रति मिनिट रोटेशन आहे मग आम्ही ते 1000 ते 5000 rpm पर्यंत रॅम्प करतो स्पिन कोटिंग हे सेंट्रिफ्यूगल फोर्स ने केले जाते आणि गुणवत्तेचे मोजमाप वेळ आहे जर आपण वेळ वाढवला तर जाडी कमी होईल आणि वेग वाढवला तर जाडी कमी होईल फोटोरेसिस्टची एकसमानता ही दुसरी गोष्ट आहे म्हणून जेव्हा आपण फोटोरेसिस्ट सारखे कोटिंग करत असतो तेव्हा बरेच घटक विचारात घेतले पाहिजेत इच्छित जाडी किती आहे जर जाडी जास्त असेल तर मला कमी आरपीएमवर कोट फिरवावा लागेल आणि जर जाडी कमी असेल तर मी जास्त आरपीएमवर कोट फिरवू शकतो जर माझ्याकडे एकसमान आरपीएम असेल आणि जर मी टी वाढवला तर माझी जाडी कमी होईल किंवा वाढेल PR एकसमान कोटिंग आहे की नाही आणि कण आणि दोष आहेत की नाही फोटोरेसिस्ट वापरताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते आता अनेक प्रकारचे निगेटिव्ह फोटोरेसिस्ट आहेत आणि आम्ही SU 8 बद्दल ऐकले आहे तसेच AR N 4200 4300 आणि 4400 आहे शिपले नावाच्या कंपनीकडून पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट उपलब्ध आहे AZ 3312 देखील आहे फोटोरेसिस्टचे दोन प्रकार आहेत एक पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे जर हा मुखवटा येथे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट साठी दर्शविला गेला असेल तर आम्ही तोच नमुना कायम ठेवू निगेटिव्ह फोटोरेसिस्टमध्ये या घटनेच्या उलट घडेल याचा अर्थ जर तुम्ही विचार केला की हा एक मास्क आहे आणि संपूर्ण वेफर फोटोरेसिस्टने लेपित आहे तरच तो भाग संरक्षित केला जाईल याचा अर्थ फक्त या भागात फोटोरेसिस्ट आहे या प्रकरणात हे क्षेत्र वगळता सर्वत्र photoresist आहे तुम्हाला एकमेकांचे पूर्णपणे दोन भिन्न नमुने दिसतात आणि म्हणूनच त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे नाव देण्यात आले आहे चला तर मग पाहूया मऊ बेकिंगचे काय फायदे आहेत मऊ बेकिंग फोटोरेसिस्ट सॉल्व्हेंट्स चे पार्शियल एव्हपोरेशन करण्यास मदत करते मग दुसरी गोष्ट म्हणजे ते एडेशन सुधारेल याचा अर्थ असा की एकदा तुम्ही फोटोरेसिस्टने वेफरवर कोट केल्यावर तुम्हाला सॉफ्ट बेकिंग करावे लागेल हे गरम प्लेटवर 1 मिनिटासाठी 90 अंश सेंटीग्रेडवर केले जाते सॉफ्ट बेकिंग चा फायदा असा आहे की फोटोरेसिस्ट सॉल्व्हेंटचे पार्शियल एव्हपोरेशन होते दुसरी गोष्ट म्हणजे ते एडेशन सुधारेल तिसरे म्हणजे ते एकसमानता सुधारेल चौथे म्हणजे ते नक्षीची एच रेजिस्टन्स सुधारेल आणि पाचवे म्हणजे ते प्रकाश शोषून घेण्यास अनुकूल करेल जेव्हा आपण सॉफ्ट बेकिंग करतो तेव्हा फोटोरेसिस्टची वैशिष्ट्ये चांगल्या प्रकारे परिभाषित केली जाऊ शकतात सॉफ्ट बेकिंग साठी हे 6 मुद्दे चांगले लक्षात ठेवले पाहिजेत पुन्हा एकदा उजळणी करू प्रथम म्हणजे फोटोरेसिस्ट सॉल्व्हेंट्सचे पार्शियल एव्हपोरेशन दुसरे म्हणजे एडेशन सुधारणे तिसरे एकसारखेपणा सुधारणे चौथे इच रेजिस्टन्स सुधारणे पाचवे प्रकाश शोषक ऑप्टिमाइझ करणे सहावे फोटोरेसिस्टची वैशिष्ट्ये योग्य राखणे म्हणूनच आम्ही सॉफ्ट बेकिंग वापरतो आता आणखी एक विषय येतो जो मास्क आहे आणि आम्ही त्याबद्दल आधीच अभ्यास केला आहे मास्कचे दोन प्रकार आपण पाहिले आहेत एकाला ब्राइट फील्ड मास्कम्हणतात दुसर्याला डार्क फील्ड मास्क म्हणतात तर हे मास्टर नमुने आहेत जे वेफर्समध्ये हस्तांतरित केले जातात मास्क वर कोणताही पॅटर्न असेल तो आपण वेफरवर हस्तांतरित करू शकतो आणि म्हणूनच याला मास्टर पॅटर्न म्हणतात मास्कचे किती प्रकार आहेत मुळात दोन प्रकार आहेत एक म्हणजे सोडा चुनावरील Fe2O3 दुसरा म्हणजे क्रोम मास्क फील्डवर आधारित एक ब्राइट फील्ड मास्कआहे आणि एक डार्क फील्ड मास्क आहे तर येथे जो नमुना तुम्ही पहात आहात तो एक ब्राइट फील्ड मास्कआहे जसे तुम्ही पहात आहात की येथे ब्राइट फील्ड आहे येथे फील्ड पॅटर्न क्षेत्राशिवाय सर्वत्र ब्राइट आहे आणि म्हणूनच ते एक ब्राइट फील्ड मास्कआहे आम्ही पाहिले की आम्ही फोटोरेसिस्ट वापरून फोटोलिथोग्राफी करू शकतो आणि नंतर आम्ही फोटोरेसिस्टचा प्रकार पाहिला आम्ही वेफर कसे पाहू किंवा तपासू शकतो हे देखील पाहिले आहे मग मऊ बेकिंग का उपयुक्त ठरू शकते आणि ते कसे उपयुक्त आहे हे आपण पाहिले आहे शेवटी आम्ही फोटो मास्क म्हणजे काय ते पाहिले आता मी तुम्हाला ब्राइट फील्ड आणि डार्क फील्ड फोटो मास्क आणि ते कसे दिसते ते दाखवले आहे मी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणार नाही कारण ती कंटाळवाणी होऊ शकते त्यामुळे आत्तापर्यंत तुम्हाला हे स्पष्ट झाले पाहिजे की जेव्हाही तुमच्याकडे वेफर असेल तेव्हा तुम्हाला फोटोलिथोग्राफी करायची असल्यास फोटोरेसिस्ट असणे आवश्यक आहे जर तुम्हाला कोणत्याही योजनाबद्ध कोणत्याही डिझाइनचा नमुना बनवायचा असेल तर तुमच्याकडे फोटोरेसिस्ट असणे आवश्यक आहे म्हणून जर तुमच्याकडे ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेट काही सामग्रीसह लेपित असेल आणि जर तुम्हाला ते पॅटर्न करायचे असेल तर तुम्हाला फोटोरेसिस्ट मास्क आणि UV एक्सपोजरची आवश्यकता असेल फोटोरेसिस्ट कसे वापरावे आणि कोणत्या प्रकारचे मास्क आहेत ते मी तुम्हाला दाखवले आहे आणि आता आपण एक वेगळे उदाहरण घेऊ आणि आपण धातूचा वापर करून फोटोलिथोग्राफीची संपूर्ण प्रक्रिया कशी करू शकता ते पाहू मग आपण आपल्या आवडत्या गोष्टीकडे जाऊ जे MOSFET आहे MOSFET ची बनावट तुम्हाला समजते का ते पाहू या तर तोपर्यंत तुम्ही या विशिष्ट वर्गात मी जे काही शिकवले ते तुम्ही पुन्हा वाचू शकता आपण फोटोरेसिस्ट कसे वापरू शकतो फोटोरेसिस्टचे प्रकार काय आहेत मास्कचे प्रकार काय आहेत आणि आपण ते कसे वापरू शकतो हे आपल्याला समजेल मी ब्राइट फील्ड सह पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरल्यास काय होईल मी डार्क फील्ड सह पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरल्यास काय होईल काय होईल मी ब्राइट फील्ड सह नकारात्मक फोटोरेसिस्ट वापरल्यास काय होईल आणि मी डार्क फील्ड सह नकारात्मक फोटोरेसिस्ट वापरल्यास काय होईल प्रीबेकिंग म्हणजे काय सॉफ्ट बेकिंग हार्ड बेकिंग आम्ही हे सर्व कव्हर केले आहे तर पुढील वर्गात आपली चर्चा चालू ठेवूया तोपर्यंत काळजी घ्या मजा करा